चर्चेचा पुढील भाग अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉंक्रिटच्या गुणधर्मांवर असेल आणि मी तुम्हाला फक्त काही आवडीचे गुणधर्म दाखवतो तर आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ बद्दल बोलूया आता जर तुम्ही फक्त एक साधी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चाचणी केली तर तुम्ही म्हणाल की माझ्याकडे 150 किंवा 160 मेगापास्कल ताकद आहे पण जसे मी तुम्हाला आधी दाखवले आहे आपण अल्ट्रा हाय परफॉर्मन्स काँक्रीट का वापरतो याचे कारण केवळ ताकदीसाठी नाही ताकद ही एक गोष्ट आहे परंतु आपल्याला हे देखील जाणून घ्यायचे आहे की आपण रचना डिझाइन करताना ही सामग्री कशी वापरू शकतो त्यामुळे जर तुम्ही पुल किंवा गर्डर्स किंवा कॉलम्स सारख्या प्रबलित काँक्रीटच्या संरचनेची रचना करत असाल तर लॅटरल रिस्पॉन्स तुम्हाला संपूर्ण ताण प्रतिसाद आणि लॅटरल रिस्पॉन्स जाणून घ्यायचा आहे त्यामुळे आता चाचणीमध्ये ऍक्सिअल डिफॉर्मेशन आणि परिमाणातील पार्श्व बदल या दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील म्हणून तुम्हाला ऍक्सिअल आणि ल्याटरल दोन्ही करावे लागतील जर तुम्हाला ते करायचे असेल आणि आपण रेडियल स्ट्रेन कंट्रोलसह क्लोज लूप चाचणीमध्ये विस्थापन नियंत्रण मोल्डमध्ये करत आहोत कारण तुमचा रेडियल स्ट्रेन खूपच जास्त आहे तुमच्याकडे एकंदर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ऍक्सिअल स्ट्रैन अधिक रेडियल स्ट्रेनच्या दुप्पट आहे त्यामुळे तुमचा रेडियल स्ट्रेन अतिशय संवेदनशील आहे आणि म्हणून तुम्ही शिखराच्या 50 पर्यंत लोड केल्यानंतर तुम्हाला रेडियल स्ट्रेन नियंत्रित करावा लागेल या प्रकारच्या चाचणीमध्ये तुम्हाला काही भिन्न लोड बदल करावे लागतील आणि आपण अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी चाचणी केली कारण नमुना लोड केला जात आहे जेणेकरून आपण वेगवेगळ्या लोडिंग टप्प्यांत इलॅस्टिक मोडस विनाशकारी करू शकतो तर येथे नॉन फायबर प्रबलित UHPC साठी संपूर्ण ऍक्सिअल स्ट्रेन आणि ऍक्सिअल स्ट्रेस रेडियल स्ट्रेन कर्व आहेत तुम्ही पहात आहात की कमाल स्ट्रेंथ 150 मेगापास्कल आहे कमाल ऍक्सिअल स्ट्रेन सुमारे 0 3 0 35 आहे जो मूलत चिन्हातील कॉंक्रिटचा जास्तीत जास्त स्वीकार्य स्ट्रैन आहे तर प्रथम समजून घेणे हे आहे की अतिउच्च कार्यक्षमता काँक्रीट अप्रबलित अवस्थेत कॉंक्रिटची कमाल ऍक्सिअल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रैन क्षमता बदलत नाही मिश्रणाच्या प्रकारावर अवलंबून असलेली ताकद 160 आणि 170 मेगापास्कल पर्यंत आहे आणि तुम्हाला तिथेच मिश्रणाचा फेल्युअर पॅटर्न दिसेल पुन्हा खूप उच्च स्ट्रेंथ चे मिश्रण या फॅशनमध्ये अयशस्वी होतात जसे तुम्ही पाहिले असेल आता जेव्हा तुम्ही फायबर्सच्या प्रभावाकडे बघता तेव्हा ही थोडी अवघड आकृती आहे कारण स्ट्रेस ऍक्सिस किप्स प्रति चौरस इंच आहे जे 1000 psi आहे तर डावी आकृती तीच आहे जी मी आधी दाखवली होती जी मुळात ऍक्सिअल स्ट्रेन आणि रेडियल स्ट्रेन हे अप्रबलित मिश्रणांसाठी ऍक्सिअल स्ट्रेस चे कार्य म्हणून आहे आणि डाव्या तळाशी असलेली एक 1 फायबर असलेल्या मिश्रणासाठी आहे तसेच लक्षात घ्या की ऍक्सिअल आणि रेडियल स्ट्रेन अक्ष भिन्न आहेत पहिला फक्त 0 5 वर जातो दुसरा अक्षीय ताणासाठी 1 आणि रेडियल स्ट्रेनसाठी 1 6 वर जातो प्रथम क्रॅकनंतर फायबर्संच्या प्रभावामुळे ऍक्सिअल स्ट्रेन वाढतो तुम्ही हे देखील लक्षात घ्याल की शिखरावरील कमाल ऍक्सिअल स्ट्रेन बदललेला नाही तो अजूनही 0 35 च्या आसपास आहे याचा अर्थ डिझाइनच्या दृष्टिकोनातून तुम्ही तेच वापरावे कारण प्रबलित काँक्रीट डिझाइनमध्ये तुम्ही पीक लोडवर स्ट्रैन काय आहे हे पाहता आता जर तुम्ही डाव्या खालच्या चित्राकडे बघितले तर वाढत्या फायबर्संसह रेडियल स्ट्रेन लक्षणीयरीत्या वाढला आहे कारण जर तुम्ही कॉम्प्रेशनमध्ये ढकलले तर फायबर्संच्या हालचालींना मर्यादित ठेवल्यामुळे तुम्हाला अपयशाशिवाय जास्त रेडियल स्ट्रेन मिळू शकतो कारण फायबर्स क्रॅक आणि ते सर्व दाबून ठेवतात आणि ब्रिजिंग करतात उजव्या चित्रावर तुम्हाला 3 फायबरसह मिश्रणाचा प्रतिसाद आहे तुमच्याकडे रेडियल स्ट्रेन खूप जास्त आहे तणाव शून्याच्या जवळपासही कमी होत नाही अगदी 1 च्या रेडियल स्ट्रेनवर देखील तुमच्याकडे नमुन्यात तुमच्या अक्षीय क्षमतांपैकी 50 शिल्लक आहे हे तुम्हाला हे समजण्यास मदत करते की तुम्ही डिझाइनमध्ये लवचिकतेची ही कल्पना कशी वापराल आणि काही वेळाने मी तुम्हाला काही टेनसाईल चित्रे देखील दाखवीन दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जर तुमच्याकडे 3 फायबर्स असतील तर तुम्हाला सामान्यत स्ट्रेन हार्डनिंगची अपेक्षा असते परंतु आपण स्ट्रेन हार्डनिंग पाहत नाही आपण स्ट्रेन सॉफ्टनिंग पाहत आहोत हीच ट्रेड ऑफ आहे जी तुम्ही एकत्रित जोडून बनवता कोर्स अग्रीगेट्स हे तुम्हाला डिफ्लेक्शन सॉफ्टनिंग वर्तन देण्यासाठी ओळखले जातात कारण तुम्ही असे इंटरफेस तयार करता ज्याभोवती क्रॅक पसरू शकतात आणि फायबर्स फारसे प्रभावी नसतात परंतु जर तो मोर्टार असेल जेथे अग्रीगेट्सचा आकार खूपच लहान असेल आणि क्रॅक ब्रिजिंग जलद होण्यासाठी फायबर्स विचारात घेतले तर तुम्हाला डिफ्लेक्शन हार्डेनिंग मिळेल तर मग दुसरा प्रश्न ट्रेड ऑफचा आहे तुम्हाला स्ट्रेन हार्डनिंग यूएचपीसी पाहिजे आहे की डिफ्लेक्शन किंवा स्ट्रेन सॉफ्टनिंग यूएचपीसी तुम्हाला ठीक आहे का जर तुम्हाला स्ट्रेन हार्डनिंग यूएचपीसी हवी असेल तर तुम्ही यूएचपीसी मोर्टार वापरता जर तुम्हाला काही प्रकारचे डिफ्लेक्शन सॉफ्टनिंग पाहिजे असेल तरीही ते ठिसूळ अपयशी ठरत नाही आणि तुम्हाला काही पोस्ट पीक डिफॉर्मेशन दिसेल हे मिश्रण डिझाइन करताना तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता जेव्हा तुम्ही हे मिश्रण डिझाइन करता तेव्हा विचार करण्यासाठी थोडे अधिक भिन्न संरचनात्मक पैलू मी डावीकडील सर्वात वरील चित्रात जे दाखवले आहे ते स्ट्रेस स्ट्रेन कर्व्ह आहेत परंतु स्ट्रैन संबंधांच्या आधारे स्ट्रेस स्ट्रैन कर्व्ह वर महत्त्वपूर्ण बिंदू चिन्हांकित करत आहेत म्हणून जर तळाचा कर्व्ह ऍक्सिअल स्ट्रेन विरुद्ध व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन volumetric strain असेल तर काय होईल त्यामुळे ऍक्सिअल विरुद्ध व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा प्रतिसाद म्हणजे ऍक्सिअल स्ट्रेन प्लस रेडियल स्ट्रेनच्या दुप्पट आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन याशिवाय काहीही नाही आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन तुम्ही पॉसन्स गुणोत्तर आणि प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा 1 आणि सिग्मा 3 वापरून साध्या ट्रान्सफॉर्मेशनमधून वापरू शकता व्हॉल्यूमेट्रिक क्रॅक स्ट्रेन आहे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन वजा इलॅस्टिक ताण इलॅस्टिक म्हणजे उच्च पातळी च्या 50 पर्यंत एक यादृच्छिक व्याख्या आहे त्यामुळे तुम्ही हे पाहिल्यास हे काही अतिशय मनोरंजक मुद्दे आहेत तुम्ही धन अक्षावरील तळाच्या चित्रावर एकूण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन पाहू शकता आणि तुम्हाला तळाच्या चित्राच्या ऋण अक्षावर क्रॅक व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन दिसेल जे एकूण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन वजा व्हॉल्यूमेट्रिक इलॅस्टिक स्ट्रेन असेल आता जर मी 0 05 च्या व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा बिंदू घेतला आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन कर्व्ह वर आलो आणि नंतर इलॅस्टिक भागावरील कर्व्ह वर गेलो तर तो बहुतेक पहिला भाग आहे म्हणजे सुमारे 25 मेगापास्कल किंवा त्या श्रेणीच्या आसपास जिथे तुम्ही प्रत्यक्षात कॉम्प्रेसिव्ह करत आहात तुम्हाला हा वाढता स्ट्रैन येत आहे कारण तुम्ही नमुन्यातील सर्व सूक्ष्म क्रॅक बंद करत आहात तुमच्याकडे काही धन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रैन आहे परंतु तुम्ही त्या नमुन्यातील सूक्ष्म क्रॅक बंद करत आहात आता जर तुम्ही त्या बिंदूकडे पाहिले जेथे क्रॅक व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन 0 वरून विचलित होतो आणि जर तुम्ही तो संपूर्णपणे वर घेतला तर त्याला क्रॅक इनिशिएशन स्ट्रेस असे म्हणतात जो मुळात तुमच्या रेखीय इलॅस्टिक भागाचा शेवट आहे आता काय होणार साधारणपणे आपण हे सर्व अगदी रँडमली करतो तुम्ही उतार घ्या तुम्ही म्हणाल की उताराचा एक प्रकार बदलायचा आहे आणि मग तुम्ही ते घेता UHPC मध्ये तुम्ही असे करू शकत नाही कारण सामग्रीच्या खूप उच्च स्ट्रेंथ मुळे रेखीय इलॅस्टिक श्रेणी खूप जास्त आहे त्यामुळे क्रॅक इनिशिएशन कोठून सुरू होते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात या प्रकारचे परिवर्तन करावे लागेल त्यामुळे तुम्ही पाहू शकता की सुमारे 50 किंवा 60 मेगापास्कल वर तुम्ही क्रॅक इनिशिएशन स्ट्रेन सुरू करता आणि तो रेखीय इलॅस्टिकतेचा शेवट आहे त्यामुळे आता मी माझ्या रेखीय इलॅस्टिक पद्धतीची व्याख्या तुमच्या सारख्या 75 पीक स्ट्रेस म्हणून करत नाही किंवा रेखीय इलॅस्टिक व्यवस्था म्हणजे स्पर्शिका कुठेही छेदते किंवा काहीही असो हे मुळात स्ट्रेन क्रॅक व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन बिंदूंच्या रँडमली स्थिरतेपेक्षा अधिक मूलभूत अधिक भौतिक प्रतिसादाच्या कल्पनेवर आधारित आहे म्हणजे क्रॅक इनिशिएशन स्ट्रेस आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रॅक डॅमेज स्ट्रेस जिथे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन डायलेशनवर उलटतो तुम्हाला कर्व्ह मध्ये 4 चिन्हांकित तो बिंदू दिसतो जिथे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन परत पसरण्यास सुरवात होते आणि तेथे क्रॅकचे नुकसान ताण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन रिव्हर्स डायलेशन आणि तुमच्याकडे अस्थिर क्रॅकमध्ये वाढ होते आहे तो म्हणजे क्रॅक डॅमेज स्ट्रेस आणि आपण क्रॅक इनिशिएशन स्ट्रेस आणि क्रॅक डॅमेज स्ट्रेसला UHPC साठी गंभीर स्ट्रेस स्टेट म्हणतो पारंपारिक काँक्रीटच्या विपरीत जिथे तुमच्याकडे फक्त उच्च स्ट्रेंथ किंवा कमाल स्ट्रैन असतो तुम्हाला या दोन तणावाच्या स्थितीची गरज असते कारण तुम्ही ही सामग्री अत्यंत उच्च भार वाहून नेण्यासाठी आणि अतिशय टिकाऊ असण्यासाठी डिझाइन करत आहात आणि अगदी लहान वयात तुम्हाला क्रॅक इनिशिएशनची इच्छा नसते क्रॅकचे नुकसान किंवा ज्या स्थितीत तुमचा विस्तार होऊ लागला आहे ते मूलतः भार वहन क्षमतेचा शेवट आहे त्यामुळे सिग्मा C D 125MPa हे बरेच काही आहे जे तुम्ही सैद्धांतिकदृष्ट्या डिझाइनसाठी वापरू शकता कारण त्यापलीकडे तुम्ही लोडिंगचे परिणाम व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन्समध्ये झपाट्याने वाढ आणि लोडिंग इफेक्ट असलेल्या सामग्रीचा विचार करत आहात त्यामुळे तुम्ही याचा विचार करू इच्छित नाही त्यामुळे क्रॅक इनिशिएशन आणि क्रॅक डॅमेज स्ट्रेस आणि पीक स्ट्रेसपेक्षा सुमारे 25 कमी त्यामुळे दोन वेगवेगळ्या गंभीर स्ट्रेस अवस्था आहे जर तुम्ही फ्लेझरल सामर्थ्य पाहिल्यास या सामग्रीसाठी जर तुमच्याकडे फायबर प्रबलित अत्यंत उच्च इलॅस्टिक स्ट्रेंथ असेल तर फ्लेझरल सामर्थ्य 20 ते 25 मेगापास्कल असेल फायबर्स प्रभाव पुन्हा तुम्हाला फायबर्स भेगा cracksबुजवताना दिसतील फ्लेक्सरल बिघाडात बरेच इलॅस्टिक फायबर्स असतील या सामग्रीमध्ये क्रॅकचा प्रसार कसा होतो हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी आपण डिजिटल प्रतिमा सहसंबंध केले आहेत ही एक नॉन कॉन्टॅक्ट ऑप्टिकल स्पेकलिंग पद्धत आहे तुम्ही पृष्ठभागावरील स्ट्रेनचा मागोवा घेता आणि त्यानंतर तुम्ही क्रॅकचे नमुने कोठे आहेत हे शोधता आणि तुम्ही विशिष्ट अंतराने खूप वेगाने फोटो काढता आणि मग तुम्ही प्रत्येक स्पेकलच्या हालचालीचा मागोवा घेता तुम्ही काय करता प्रत्यक्षात काय घडत आहे हे शोधण्यासाठी क्रॉस सहसंबंध विश्लेषण म्हणतात स्पेकल्सच्या हालचालीच्या आधारावर तुम्ही लॅग्रॅन्गियन स्ट्रेन फील्ड शोधू शकता मुळात ते पृष्ठभागावरील ताणांसारखे आहे एक बिंदू येथून तिकडे सरकतो आणि अंतर भागाकार प्रारंभिक अंतराने बदलणे हा त्या बिंदूचा स्ट्रैन आहे आणि तुम्ही त्याचे रूपांतर लॅग्रॅन्जियन स्ट्रेन फील्डमध्ये करता त्यामुळे लोड डिफॉर्मेशन प्लॉटमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे द्यायचे असल्यास जर तुम्हाला वरचे चित्र स्टेज A हे फक्त सुरुवातीच्या लोडिंग पॅटर्नशी सुसंगत असेल तर तुमच्याकडे मटेरियलमध्ये जवळजवळ कोणतेही स्ट्रेन सेटअप नाहीत जे काही तुम्हाला ते गुलाबी स्ट्रेन दिसतील कडा लोडिंग सपोर्टच्या कॉम्प्रेशनच्या असतात हा खरोखरच भारांचा प्रभाव नाही परंतु आपल्याला फक्त ताणांचे काही नमुने दिसू लागले आहेत बी वर जा बी पीक लोडच्या अगदी जवळ आहे तुमच्याकडे काही ताणतणाव असतील जे तुम्हाला तळाशी दिसतील आणि वरच्या बाजूला अधिक कॉम्प्रेशन दिसतील जेव्हा तुम्ही C वर आलात जे शिखरावर आहे हा फायबर प्रबलित नमुना आहे म्हणूनच तुम्हाला येथे बरेच विक्षेपण कठोर होताना दिसेल आणि हे फायबर रीइन्फोर्स मोर्टार कॉंक्रिट नसून विक्षेपण कठोर होताना दिसेल C वर तुम्हाला बीमच्या टेंशन झोनमध्ये ताणाचे काही स्थानिकीकरण दिसू लागेल जर तुम्ही आता बिंदू D वर गेलात जो शिखराच्या नंतरच्या प्रदेशात आणखी खाली आहे तर तुम्हाला बीमच्या मध्यबिंदूवर बरेच स्ट्रैन दिसतील जिथे क्रॅक तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोड्सचे कार्य म्हणून क्रॅक पॅटर्न कसा उदयास येत आहे हे प्रत्यक्षात दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक चित्र दाखवतो तर हे सर्व टप्पे आहेत जे मी तुम्हाला दाखवले आहे तुम्ही कॉम्प्रेशन आणि टेन्शन पाहू शकता तुम्हाला निळ्या रंगात तणाव निर्माण होताना दिसतो तुम्हाला त्या ज्वाला तळाशी वर येताना दिसतात त्यामुळे ते सर्व स्ट्रैन आहेत जेव्हा तुम्हाला लाल दिसू लागते तेव्हा तुम्हाला तिथे क्रॅक दिसतो का आणि मग त्या क्रॅकच्या टोकाला असलेली लाल ज्वाला प्रत्यक्षात फ्रॅक्चर प्रक्रिया क्षेत्र असते -त्यामुळे जर तुम्ही सैद्धांतिकदृष्ट्या प्रक्रिया झोनची काही स्ट्रैनच्या मूल्यानुसार गणना केली तर तुम्ही प्रत्यक्षात प्रक्रिया झोन काय आहे आणि प्रक्रिया झोन लोडसह कसा बदलतो हे मोजू शकता आणि तुम्हाला रँडमली क्रॅकिंग दिसेल तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत उच्च स्ट्रेन दिसतील आता कडांवर मी त्यांचा विचार करणार नाही त्या कलाकृती आहेत परंतु जर मी लोडखालील भाग झूम केला तर मला आता समजू शकेल की या सामग्रीमध्ये क्रॅकचा प्रसार कसा होतो शेवटी टिकाऊपणावरील काही टिपा जलद क्लोराईड पर्मियबिलिटी म्हणजे काय हे तुम्हा सर्वांना माहीत आहे जर मी सामान्य पोर्टलँड सिमेंट काँक्रीट 0 4 च्या वॉटर सिमेंट प्रमाणासह घेतले तर तुम्हाला RCPT साठी सुमारे 4000 मूल्य मिळेल जर तुम्ही हाय परफॉर्मन्स काँक्रीट केले ज्याचा अर्थ ० ३ ० २५ ते ० ३ पाण्याचा सिमेंट गुणोत्तर असेल तर तुम्हाला १००० चे आरसीपीटी मूल्य मिळेल आता अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉंक्रिटसह तुम्हाला सुमारे २५० आणि ३०० मिळत आहेत जे खरोखर कमी मूल्य आहे जलद क्लोराईड पर्मियबिलिटी मी नुकतीच ही चाचणी आणि हे मूल्य दाखवले आहे तुम्हाला माहित असेलच की जलद क्लोराईड पर्मियबिलिटी ही अशी गोष्ट नाही ज्यावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवावा याचे कारण असे की जर तुम्ही सिलिका फ्युम सारख्या सामग्रीसह पोअर सोल्युशन कंडक्टिव्हिटी बदलली तर तुम्हाला उच्च विद्युतीय व्होल्टेज अंतर्गत RCPT सह बनावट प्रभाव पडतो म्हणून आपण असे म्हणू शकत नाही की सामग्री वीस पट चांगली आहे जर वीस पट कमी असेल तर सामग्री कदाचित पाच पट चांगली असेल परंतु जेव्हा तुमच्या पोअर सोल्युशन कंडक्टिव्हिटी कमी होते तेव्हा ही चाचणी परिणाम अतिशयोक्त करते परंतु हे क्विक स्क्रीनिंग चाचणी म्हणून चांगले आहे आणि वास्तविक परफॉर्मन्स मोजण्यासाठी चांगली चाचणी नाही NT बिल्ड 492 वापरून अभ्यास न केलेले राज्य स्थलांतर ही खरोखर थोडी चांगली चाचणी आहे जिथे तुमचा व्होल्टेजचा वास्तविक वापर जलद क्लोराईड चाचणीपेक्षा कमी आहे अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम सोल्यूशन्सची एकाग्रता देखील भिन्न आहे त्यामुळे तुमच्याकडे मुळात क्लोराईड्सचे इलेक्ट्रिकली प्रेरित स्थलांतर आहे आयन स्थलांतरित होत आहेत परंतु कोणत्याही प्रणालीमध्ये जर तुम्ही आयनांना एका बाजूने दुसऱ्या बाजूने जबरदस्तीने ढकलले तर प्रणालीमध्ये इलेक्ट्रो न्यूट्रॅलिटी राखली पाहिजे म्हणून तुम्ही सिस्टममध्ये ढकललेल्या प्रत्येक क्लोराइडसाठी सिस्टममधून काही नकारात्मक चार्ज बाहेर आला पाहिजे कॉंक्रिटमधून त्वरीत बाहेर पडू शकणारे ऋण शुल्क काय आहे हायड्रॉक्साइड तर एका हायड्रॉक्साईडमध्ये गेलेल्या एका क्लोराइडला बाहेर यावे लागते आणि नंतर सोडियम आणि पोटॅशियम आणि कॅल्शियम हे सर्व उर्वरित चार्ज शिल्लक करतात त्यामुळे तुम्ही प्रारंभिक विद्युत् प्रवाह आणि आरंभिक व्होल्टेज अशा प्रकारे काळजीपूर्वक नियंत्रित करता की तुम्ही तो व्होल्टेज २४ तास किंवा ४८ तासांसाठी लागू करता किंवा कितीही क्लोराईड्स किती क्लोराईड्समधून गेले आहेत हे शोधण्यासाठी सुरुवातीच्या विद्युत् प्रवाहावर अवलंबून असेल तुम्ही क्लोराईड प्रसरणाची स्थलांतर गुणांकाची गणना करता OPC कॉंक्रिटसाठी तुम्हाला सुमारे 10 12 मिळते UHPC साठी सुमारे 2 पट 10 12 आहे त्यामुळे सुमारे 6 पट कमी स्थलांतर गुणांक पुन्हा हे प्रवेगक स्थलांतर आहे याचा अर्थ तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड वर ढकलत आहात त्यामुळे फील्डमध्ये प्रत्यक्षात काय घडत आहे याचे वास्तविक प्रतिनिधित्व नाही जर तुम्ही क्लोराईड्सचे तलाव करून नैसर्गिक प्रसार चाचणी केली तर तुम्हाला दिसेल की प्रसरण गुणांक कमी परिमाणाचा आहे त्यामुळे ही सामग्री कोठे उभी आहे याचे वेगवेगळे स्तर तुम्हाला वेगवेगळ्या चाचण्या सांगतील त्यामुळे एक चाचणी ही टिकाऊपणाचे सूचक नसते तुम्हाला फक्त एका चाचणीऐवजी सामग्रीची टिकाऊपणा वाढवणारा स्पेक्ट्रम मिळेल याची खात्री करण्यासाठी तुम्हाला काही चाचण्या कराव्या लागतील सॉर्प्शन किंवा जलवाहतूक देखील समान संबंध दर्शवते तुम्ही प्रारंभिक शोषण करू शकता जे तुम्ही 6 तास टाकल्यानंतर लगेचच पाण्याचे सेवन केले जाते आणि नंतर तुम्ही 10 किंवा 14 दिवसांसाठी मोजता ते प्रारंभिक सॉर्पटीविटी आपण पहाल की प्रारंभिक शोषण मोठ्या छिद्रांद्वारे नियंत्रित केले जाते जे लवकर भरपूर पाणी शोषू शकते दीर्घकालीन सॉर्पटीविटी सामग्रीमधील लहान छिद्रांद्वारे देखील काही प्रमाणात प्रसाराद्वारे नियंत्रित केली जाते हे पूर्णपणे प्रसार नाही तुम्ही कदाचित पूर्णपणे प्रसार नियंत्रण प्रणालीमध्ये रूपांतरित झालेले नाही परंतु ते तुम्हाला सामग्रीच्या लहान छिद्रांच्या आकाराचे योग्य संकेत देईल जे तुम्हाला दुय्यम शोषकता खूपच कमी आहे हे देखील दिसेल आणि नंतर खर्चाचे विश्लेषण डॉलर्समध्ये भिन्न मूल्ये प्रति यूएस टन यूएस टन 2000 पौंड आहे त्यामुळे डॉलर्स प्रति 2000 पौंड तुम्हाला त्या सर्व सामग्रीची किंमत दिसते तुम्हाला दिसेल की फायबर हे सर्वात महाग घटक आहेत ज्यात 3000 डॉलर प्रति 2000 पौंड फायबर आहेत एक डॉलर आणि अर्धा प्रति पौंड वाजवी सुपरप्लास्टिकायझरची किंमत सुमारे 15 डॉलर प्रति गॅलन आहे म्हणून मी वापरलेल्या वेगवेगळ्या मिश्रणांसाठी मी ते सर्व प्रति घन यार्ड सामग्री वापरल्यास तुम्हाला दिसेल की फायबर्संची किंमत सर्वात जास्त आहे आणि तेच तुम्ही लवचिकतेसाठी पैसे द्याल जर तुम्ही फायबरशिवाय मिश्रण वापरत असाल तर सुपरप्लास्टिकायझर आणि OPC आणि सिमेंटची किंमत सर्वात जास्त आहे तुम्ही पाहू शकता की सुपरप्लास्टिकायझरची किंमत जवळजवळ सिमेंटच्या सारखीच आहे त्यामुळे ते खूप महाग मिश्रण आहे पारंपारिक व्यावसायिक अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉंक्रिटसाठी मी तुम्हाला 2000 डॉलर प्रति क्यूबिक यार्ड सांगितले आहे त्यामुळे आपण जे मिश्रण बनवतो ते 450 किंवा 500 ते सुमारे 1000 डॉलर्स पर्यंत असते त्यामुळे आपण सहजपणे निम्मा खर्च कमी करू शकतो आणि परिवहन विभागासाठी 10000 घन यार्ड ठेवू इच्छित असलेल्या पारंपारिक व्यावसायिक मिश्रणाच्या तुलनेत तुम्ही खर्चात किती बचत केली आहे ते पाहू शकता लाफार्ज डक्टल नावाचे व्यावसायिक UHPC बनवते आणि त्याची किंमत खूप जास्त आहे तसेच इतर काही UHPC उत्पादने आहेत परंतु राज्य परिवहन विभागाचा बराचसा भाग गैर मालकीच्या मिश्रणाकडे जात आहे तर आपली एक पद्धत आहे जी आपण मानक म्हणून प्रस्तावित केली आहे हे अद्याप आलेले नाही परंतु आपण हे एक पद्धत म्हणून प्रस्तावित करत आहोत जिथे तुम्ही पहिल्या तत्त्वांवरून अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉंक्रिटची रचना करू शकता शेवटी मी तुम्हाला डिझाईनवर एक छोटीशी टीप देईन पारंपारिकपणे भिन्न डिझाइन तत्वज्ञान असेल तुम्हाला डावीकडे दिसणारे चित्र फक्त स्टीलच्या फायबर्संनी युक्त UHPC विभाग आहे ताबडतोब लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे माझ्या स्ट्रेन डायग्राममध्ये कोणताही बदल झालेला नाही तो अगदी पारंपारिक कॉंक्रिट स्ट्रेंथ आकृतीप्रमाणेच आहे ज्यामध्ये 0 003 कमाल कॉंक्रिट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन आहे पण माझ्या स्ट्रेस ब्लॉकमध्ये बदल आहेत तटस्थ अक्षाच्या खाली असलेले काँक्रीट वाया जात नाही आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणात टेनसाईल स्ट्रैन वाहून जातो त्यामुळे येथे दोन भिन्न फायदे आहेत पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही उच्च ताकदीच्या काँक्रीट विभागाची रचना केली तर तुमचा तटस्थ अक्ष वर जाण्यास सुरवात होते आणि बीमच्या वापरानुसार खाली असलेले बरेच काँक्रीट वाया जाईल परंतु आता तुमच्याकडे ते काँक्रीट वाया जाणार नाही तसेच तुमच्याकडे त्या काँक्रीटची विशिष्ट तन्य क्षमता आहे जी फायदेशीरपणे वापरली जाऊ शकते दुसरा फायदा म्हणजे ज्याला आपण संकरित प्रबलित विभाग म्हणतो जिथे आपल्याकडे फायबर्स असलेल्या अल्ट्राहाय परफॉर्मन्स कॉंक्रिटसह प्रबलित कंक्रीट बीम आहे त्यामुळे तुमचे तटस्थ अक्षाखालील क्षेत्रावर अनेक प्रभाव पडतात तुमच्याकडे स्टीलचे टेनसाईल योगदान आहे जे स्टीलचे क्षेत्रफळ स्टीलच्या उत्पन्नाच्या स्ट्रेसच्या पटीत आहे तसेच फायबर प्रबलित कॉंक्रिटचे टेनसाईल योगदान आहे जे तुम्ही कॉम्प्रेशन आणि तणावासाठी एक घटक मॉडेल करता आपण पाहू शकता की कॉम्प्रेशनचे घटक मॉडेल दोन डायमेन्शनल कर्व्ह आहे संक्षेप वाढणे इलॅस्टिक आणि नंतर एक प्लास्टिक क्षेत्र आहे स्टीलच्या बाबतीत तणाव हा एक तीन डायमेन्शनल कर्व्ह आहे जेथे तुमच्याकडे ताणतणाव वाढतो एक थेंब आणि नंतर टेनसाईल झोनमध्ये प्लास्टिकचा प्रदेश असतो आणि तुमच्याकडे भिन्न मापदंड असतात त्यामुळे आता याच्या मदतीने तुम्ही तुमचे विभाग अधिक कार्यक्षमतेने आणि अधिक आर्थिकदृष्ट्या डिझाइन करण्यास सुरुवात करू शकता जेणेकरून तुम्ही काँक्रीटचा थोडासा फायदा घेत आहात अन्यथा तुम्ही विभाग पाहिल्यास तुमच्याकडे स्टीलचे फायबर्स नसल्यास अर्ध्याहून अधिक काँक्रीट संरचनात्मकदृष्ट्या वाया जाते परंतु येथे तुम्ही त्यातील काही फायदे वापरण्यास सुरुवात करू शकता त्यामुळे योग्य डिझाईन धोरणे करून किमतीतील वाढ थोडीशी सामावून घेतली जाऊ शकते आणि हा पूर्णपणे वेगळ्या वर्गासाठी विषय आहे तर सारांश तुमच्याकडे पेस्ट फ्रॅकशन तसेच एकूण फ्रॅकशन या दोन्हीसाठी एक बहुस्तरीय कण पॅकिंग दृष्टीकोन आहे पेस्ट फ्रॅकशन हे कण आणि रीओलॉजीच्या पॅकिंगद्वारे निर्धारित केले जाते आणि आम्ही जे म्हणतो ते कॉम्प्रेसिव्ह पॅकिंग मॉडेल आहे यावरून एकत्रित अपूर्णांक निर्धारित केला जातो परंतु आपण कोणत्याही प्रकारचे पॅकिंग मॉडेल वापरू शकता आपल्याकडे खूप उच्च कॉम्प्रेसिव्ह आणि इलॅस्टिक स्ट्रेंथ असू शकते लवचिकता खूप जास्त आहे टिकाऊपणा खूप जास्त आहे आपण क्रॅकिंग चाचणी केली आहे क्रॅकिंग प्रवृत्ती कमी आहे जर तुम्ही त्यांना खरोखर चांगले बरे करता मूळ संकोचनच्या समस्या आहेत ज्या खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित केल्या पाहिजेत हे गुणधर्म केवळ एक मजबूत तर्कसंगत मिश्रण डिझाइन प्रक्रियेद्वारे पूर्ण केले जाऊ शकते तुम्ही सामान्यतः पाणी सिमेंट गुणोत्तरावर आधारित इतर कोणत्याही मानक उपलब्ध पद्धती वापरून सामान्य मिश्रण आणि प्रक्रिया करू शकत नाही पाण्याचे सिमेंट गुणोत्तर हे मुळात येथे एक दुय्यम मापदंड आहे प्रथम नेहमी पॅकिंग केले जाते पाण्याचे सिमेंट प्रमाण हे आहे जे ही गोष्ट प्रवाहित करण्यासाठी आणि भरण्यासाठी आवश्यक आहे ते किफायतशीर आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्याकडे काळजीपूर्वक डिझाइन केलेली सामग्री असणे आवश्यक आहे आणि नंतर तन्य क्षमतेमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी संरचनात्मक डिझाइनमध्ये बदल करणे आवश्यक आहे ही तन्य क्षमता आणि लवचिकता आहे जी ही सामग्री पारंपारिक कंक्रीटपेक्षा खूप वेगळी बनवते शेवटी माझ्याकडे अनेक संदर्भ आहेत ज्यांना अधिक माहीती पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे पेपर आहेत ज्यामध्ये संपूर्ण पार्टीकल पॅकिंग आणि मिश्रण डिझाइन तत्त्वज्ञान आणि फेडरल हायवे एडमिनिस्ट्रेशनचे काही अहवाल स्पष्ट केले आहेत ज्यामध्ये UHPC चे फायदे स्पष्ट केले आहेत ते कुठे वापरले जाते संरचनात्मक अभियांत्रिकी आणि त्या सर्वांमध्ये त्याचे जीवन चक्र फायदे काय आहेत ते आपण पाहणार आहोत खूप खूप धन्यवाद